विद्यार्थी मित्रांनो नमस्कार यापूर्वीच्या पाठांमध्ये हातणी बोटांच्या हालचालीं आणि त्यांचे स्पष्टीकरण आपण बघितले या पाठात पायांच्या हालचालीने आणि पायांच्या स्थिती द्वारे औपचारिक संभाषणात काय सूचित केले जाते ते बघूया देह बोलींच्या विविध पैलूंचा अभ्यास करताना आपण बघितलेच आहे की की या वेगळ्या स्पष्टीकरणला विशिष्ट वैज्ञानिक कारण सुद्धा आहे संशोधकांनी आम्हाला सांगितले आहे की शरीराच्या इतर भागाशी तुलना करता आमचे पाय अधिक प्रामाणिकपणे संवादात संकेत देतात पौल एकमन आणि विल्यम फ्रेसन यांनी सर्वात प्रथम शोधून काढले की जेव्हा एखादी व्यक्ती ती मरण पावते तेव्हा त्याच्या शरीराच्या खालच्या भागा द्वारे स्पष्ट होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार खोटे बोलणारचे खालची शरीर त्याच्यावरच्या शरीरापेक्षा अधिक संकेत देतात ही कल्पना सर्वप्रथम पॉल एकमन आणि विल्यम फ्रिसेन यांनी मांडली जर एखादी व्यक्ती खोटे बोलत असेल तर जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलत असते तेव्हा त्याच्या शरीराच्या वरच्या भागांपेक्षा त्याच्या शरीराचे खालचे भाग म्हणजेच पाय गतिशील होऊन संकेत देत असतात त्यांच्या संशोधनाचे इतर अनेक संशोधकांनी समर्थन केले आणि विशेषतः इथे मी स्टॅल्टरच्या निष्कर्षांचे उल्लेख करेल स्टॅल्टर म्हणतो की आपल्या पायांच्या तुलनेपेक्षा आपल्या चेहर्यावरचे हावभाव आणि त्याचबरोबर हातांची आणि बोटांचे हवं यावर आपले बरेच नियंत्रण असते बहुतेक याचे सामान्य कारण म्हणजे संवाद साधताना समोरच्या व्यक्तीचे आपल्या चेहऱ्यावर आणि हातांवर विशेषता लक्ष असते परंतु आपल्या मेंदू द्वारे हे संकेत थांबविण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी पायांमध्ये प्रसारित केले जातात उदाहरणार्थ आपण एखाद्या विश्वासघातकी माणसाचे अनुसरण करत असल्यास आपल्या समोरची व्यक्ती ती एखाद्या वेळेस अडखळली किंवा थांबली तेव्हा आम्ही ही त्यामागील कारणाचा विचार न करता ताबडतोब थांबतो अशा प्रकारचे विशिष्ट संकेत आम्हाला पायाच्या मदतीने आणि पायाच्या स्थितीने मिळतात किंवा समजतात आपल्या व्यावसायिक जगतामध्ये सुद्धा अशाप्रकारे परस्पर संबंधित परिस्थितीत मिश्र संस्कृतीमध्ये अशाप्रकारे बरेच संकेत आपल्याला मिळत असतात ज्याप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव आपल्या भावना प्रकट करतात त्याचप्रमाणे आपले पाय त्यांची हालचाल आणि त्यांची स्थिती यावरून सुद्धा आपण भावना प्रकट करतो आणि स्टॅल्टरने निदर्शनास आणून दिले आहे की काही विशिष्ट भावना किंवा भावनिक दृष्टीकोण पायांच्या मदतीने आपण अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो आणि या यादीमध्ये चिंता अपेक्षा स्वागत आवड कारण आणि माघार इत्यादी गोष्टी येतात मला कॅरेन स्टॉलझ्नूच्या एका अत्यंत रंजक लेखाचा संदर्भ इथे नक्कीच घ्यायला आवडेल 2017 मध्ये एका लेखामध्ये एका वाचकणि पाठवलेल्या पायांच्या सहा वेगवेगळ्या स्थितीचे अत्यंत मनोरंजक पणे त्यांनी विश्लेषण केलेले आहे आणि आमच्या सामान्य समजांच्या अगदी जवळ आहे ज्या व्यक्तीने A स्थितीचे वर्णन केले आहे त्याच्या दृष्टी कोणावरून आणि हालचालींवरून सर्व समस्यांचे निराकरण करू शकतो असे दर्शवितो B स्थितीत असलेल्या व्यक्ती स्वप्नाळू आहे जो विविध कल्पनाविश्वात रममानअसतो या स्थितीला निवडले आहे तो C व्यक्ती आपल्या वैयक्तिक गोष्टींच्या निवडीविषयी खूप जास्त दक्ष आहे उदाहरणार्थ आपले कपडे शूज परफ्युम या सर्व गोष्टींबद्दल त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहे D स्थितीचे वर्णन करणाऱ्या व्यक्ती आपल्यावर केलेले टीका खुल्या आणि विधायक मार्गाने स्वीकारू शकत नाही साधारणपणे आपल्याला आढळेल की अशाप्रकारे बसण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती टीका ऐकण्या एवजी त्यांच्या कृत्याचा त्वरित बचाव करण्यासाठी किंवा बाहेर जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी नेहमीच संवाद बदलविण्याची घाई करतात E स्थितीत असणाऱ्या व्यक्ती खूप जास्त हट्टी आणि चिकाटी असतात आणि त्यांना कुठलीच घाई नसते या व्यक्ती स्वतःची प्रगती करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतात आणि बराच वेळ स्वतावर खर्च करतात शक्य तितक्या चांगल्याप्रकारे कामगिरी करून शक्य तितके चांगले काम करणे हा त्यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या व्यक्ती कधी घाई करीत नाही तर आपले सर्व प्रयत्न करून प्रगती करतात तथापि त्याच वेळी देहबोलीचे वेगवेगळ्या प्रकारानुसार कधीकधी या व्यक्तींना असुरक्षिततेची विशिष्ट भावना किंवा आत्मविश्वासाची कमतरता देखील असू शकते सामान्यपणे कुठेही बसतांना आपण ती स्थिती आपल्यासाठी सोयीस्कर आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक नीकशाचे उल्लंघन होणार नाही याचे भान ठेवूनच बसतो तरीसुद्धा आमच्या बसण्याच्या पद्धतीनुसार आमचे शरीर आमच्यामधील काही सुप्त भावना किंवा विचार याचं संदेश देत असतात उदाहरणार्थ आपण काही खुल्या आणि बंद बसण्याच्या स्थितीचा अभ्यास करूया खुले आणि मोकळे पाय ठेवून बसणाऱ्या व्यक्ती साधारण पुणे समाधानी आरामशीर आणि कुठल्याही परिस्थितीत आनंद घेणार असतो तर दुसरीकडे विरुद्ध दिशेला पाय करून बसणाऱ्या व्यक्ती संकुचित प्रवृत्तीचा असतो त्याच वेळेला बसताना गुडघ्यांच्या स्थित द्वारे दर्शविलेल्या तणाव यांनी सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या चिंतेची पातळी ओळखता येते बरेच वेळा असे घडते की की जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट आसनाचे म्हणजेच बसण्याच्या तिची निवड करतो तेव्हा याद्वारे आपण काही संदेश देत आहे हे आपल्याला माहीतच नसते परंतु आपल्याकडे बघणारी व्यक्ती मात्र या सर्व सूक्ष्म सूचनांना काळजीपूर्वक बघत असते बसण्याच्या काही सामान्य अवस्था आणि आणि व्यावसायिक जगात त्याचा काय अर्थ होतो ते आता बघूया अगदीं सामान्यपणे दिसणारी बसण्याची अवस्था म्हणजे पाय विरुद्ध दिशेला घेऊन बसणे या परिस्थितीचे स्पष्टीकरण देताना पाय ताणलेले आहेत का ते विश्रांती घेत आहेत का गुडघे ओलांडून पसरविले आहेत का किंवा गुडघ्यांवर त्याचा अधिक तनाव आहेका या सर्व गोष्टींचा विचार केला जातो जर पाय पसरवलेल्या स्थितीत गुडघे ओलांडुन ठेवलेली असतील तर ती व्यक्ती आरामात आहे आणि अधिक आरामदायक स्थिती साठी ती अशाप्रकारे बसली आहे हे सिद्ध होते कामाच्या ठिकाणी नेहमीच आपल्याला याप्रकारे लोक बसलेली दिसतात कारण ही एक आरामदायी बसण्याची अवस्था आहे तथापि जर हे पाय कठोरपणे एकमेकाविरुद्ध फोडले गेले असतील किंवा चालले गेले असतील तर त्या व्यक्तीचे तणाव आणि चिंता व्यक्त करतात ही तणाव आणि चिंता संरक्षणात्मक किंवा नकारात्मक असू शकते एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपण दुसऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करीत आहोत असे हे दर्शविते या दुसऱ्या छायाचित्रांमध्ये हे पाया प्रमाणे हातांना सुद्धा विरुद्ध दिशेने घडी केलेले आहे हे यावरून केवळ बचावात्मकच तर भावनिक दृष्ट्या सुद्धा या व्यक्तीने माघार घेतली आहे आणि म्हणूनच आजूबाजूच्या परिस्थिती कुठली संवेदना देत नाही असे दिसते व्यवसायिक संवादाला दरम्यान असे लक्षात आले की अशाप्रकारची बसण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती संवादात कधीच उघडपणे भाग घेऊ शकत नाही बऱ्याच वेळेला ते छोटी छोटी वाक्य वापरून दिलेल्या प्रस्तावाला नाकारण्याची घाई करतात कारण कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांचा कल असतो अशाच प्रकारे आराम आरामदायी बसण्याची अवस्था किंवा तणावपूर्ण बसण्याची अवस्था याचा अभ्यास करताना आपल्या तळपायाची दिशा आणि पायाच्या घोटी ची स्थिती यावरून ही व्यक्ती बचावात्मक वृत्ती प्रदर्शित करताना दिसते याला अॅलन पीझ यांनी देखील समर्थन दिले आहे ते म्हणतात त्यांच्या तीन दशकांच्या मुलाखतींच्या आणि लोकांना वस्तू विकण्याच्या अनुभवानुसार जेव्हा एखादा मुलाखत घेणारा पायाचे घोटे बंद करून बसतो तेव्हा तू मनातल्या मनात आपले ओठ खात असतो संशोधकांच्या म्हणण्यानुसार पायाच्या गोट्यांना तणाव पूर्वक बंद करण्याच्या स्थितीवरून तो व्यक्ती मनामध्ये नकारात्मक भावना पकडू आहे हे की निश्चिंत आहे हे लक्षात येते नकारात्मक भावना राग किंवा इतरांबद्दल तीव्र नापसंती असू शकत नाही तो अनिश्चितता किंवा चिंताग्रस्तपणा किंवा सामान्य परिस्थितीची सौम्य भावना देखील असू शकते मुलाखती वगैरे वेळी सामान्यत लोकांच्या मनात भीती असते तथापि मुलाखतीदरम्यान जर त्या व्यक्तीने आपले पाय सुद्धा खुर्ची खाली घेतले असेल यावरून व्यक्तीचा पळपुटेपणा दिसतो आपल्यामधील बहुतेकजण नकळतपणे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना किंवा आपल्या बचत गटातील पवित्र घ्यावयाचा असेल अशा वेळेला पायाची घोटी किंवा उपाय नकळतपणे मागे घेतात घोट्याच्या लॉकमध्ये आम्हाला काही विशिष्ट लैंगिक फरक देखील आढळतात पुरुषांमध्ये घोट्याचा लॉक बर्याचदा क्लिश्ड मुठ्यांसह एकत्र केला जातो जे गुडघ्यावर विश्रांती घेतात असे आढळून आले आहे एखाद्या व्यक्तीस एखाद्या परिस्थितीत जितका तनाव जाणवतो हातांची मुठ् तितक्यात घट्टपणे खुर्चीच्या दांड्यावर किंवा गुडघ्यावर ठेवलेली असते दुसरीकडे आम्हाला आढळले की स्त्रिया सामान्यपणे किंचित वेगळ्या पवित्रा घेतात जरी त्यांच्या घोट्यांना लॉक केले आहे तरीही ते अधिक विश्रांती घेतात अधिक औपचारिक असतात तथापि पायांच्या घोटी द्वारे केलेल्या संवाद सर्व लिंग लिंगभेदत सारखाच असतो या स्लाईडमध्ये कार्यस्थळी उपयोगात येणाऱ्या बसण्याच्या दोन पद्धतींचे वर्णन केले आहे पहिल्या पद्धतीला युरोपियन लेग क्रॉस म्हणून ओळखले जाते यामध्ये ती व्यक्ती एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून आरामात बसलेली दिसते नेहमीच अशावेळी प्रबळ दुसऱ्या पायावर ठेवला जातो सामान्यत लोक बसण्यासाठी विश्रांतीची अवस्था निवडतात झुकलेल्या मागच्या आसनाची निवड करणारा व्यक्ती नियंत्रणात असते त्या ठिकाणाहून सकारात्मक संबंधांची संवेदना येते आणि त्याचवेळी त्याऐवजी संस्कृती आणि सर्वसाधारणपणे इच्छित असलेल्या बौद्धिक व्यक्ती म्हणून आणि ती व्यक्ती आक्षेपार्ह नसल्याचे दर्शवते त्या तुलनेत पुढील पवित्रा जो संख्यात्मक 4 पवित्रा म्हणून ओळखले जाते असे सूचित करते की ती व्यक्ती वादावादी आहे आणि महत्त्वाकांक्षी आहे या व्यक्ती कडे बघता याला इतर लोकांच्या मतांबद्दल विशिष्ट प्रमाणात आदर नसणे हे निश्चित आहे तसेच हा हटवादी प्रवृत्तीचा आणि इतर लोकांच्या सूचनांशी संपर्क साधू शकण्यास असमर्थ आहे आणि विशिष्ट कमतरता असूनही स्वतःचे मत चिकाटीने धरून ठेवतो संख्यात्मक 4 सामान्यतः असा पवित्रा असतो ज्यास लोकांना औपचारिक वेळी टाळण्याचा सल्ला दिला जातो या स्लाइड मध्ये आम्ही दोन छायाचित्रे पाहू शकतो जी संख्यात्मक 4 ची भिन्नता आहेत ही अवस्था साधारणतः कामाच्या ठिकाणी पण तुलनेने कमी औपचारिक संवादामध्ये आढळते या आकृतीमध्ये पायांना क्लेम्पच्या चार स्थितीत ठेवून आणि दोन्ही हात पायावर पकडले गेले आहे आणि एक पाय दुसर्या पायावर क्षैतिजरित्या विश्रांती घेत आहे ही व्यक्ती हट्टी आणि कठोर मनाची व्यक्ती आहे ही व्यक्ती दिलेल्या परिस्थितीत अद्याप बोलणी करण्याचा मूड मध्ये नाही आणि विचित्र रीतीने आरामदायक बसलेली आहे असे वाटतो आणि तिला त्यातच काही वेळ रहायचे आहे हातांनी पाय पकडणे सुचविते की आम्हाला काही काळ या पदावर रहायचे आहे अशावेळी अशा व्यक्तीसोबत विक्रीची संबंधित कोणत्याही सादरीकरणात दरम्यान किंवा कोणत्याही परस्पर संवादामध्ये काहीही संवाद होणार नाही हे स्पष्ट होते आणि म्हणून संवाद मध्ये अशाप्रकारे आसन घेऊन बसणाऱ्या व्यक्तीसोबत कुठल्याही प्रकारचा व्यवहार होऊ शकत नाही ही तर याविरुद्ध ती व्यक्ती स्वतःच्या मनोवृत्तीला पूर्ण ताकदीने पकडण्यासाठी प्रोत्साहित होते आणि त्याला कोणीही बोलते करू शकत नाही आणि म्हणूनच इतर विशिष्ट धोरणाचा विचार करून त्याचे मन विचलित करून त्याचीही आसनाची पद्धती बदलविणे महत्वाचे ठरते जेणेकरून देह बोलीच्या भाषेतया व्यक्तीला आरामदायी वाटेल आणि लवकरच आमच्या लक्षात येईल की आरामदायी शरीर पवित्रा देखील मेंदूला विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट संकेत देऊन आपला दृष्टिकोन बदलण्यास मदत करतो दुसरी बसण्याची अवस्था म्हणजेच पायांना समांतर ठेवून एकमेकात गुंतविणे आणि जर ती व्यक्ती पायांना हलवीत असेल असेल तर त्यातून काहीतरी संदेश देणे अशाप्रकारे पाय गुंतविणे सामान्यतः लाजाळू स्त्रियांनी पुरूषण बरोबर समान कामाच्या परिस्थितीत वापरले जाते सामान्यतः अशा प्रकारची स्थिती स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते पण कधीकधी पुरुषही अशाप्रकारे बसलेले दिसतात समांतर लेग स्थिती सामान्यत स्त्रियांच्या आसनांशी संबंधित असते परंतु असे असले तरी ती पुरुषांमध्येही आढळू शकते स्त्रियांमध्ये हे एक स्त्रीलिंगी आणि सकारात्मक मानले जाते ही एक अशी मुद्रा आहे जी सौंदर्य वर्गाच्या स्त्रियांना निवडण्यास शिकविली जाते ती विशिष्ट आत्मविश्वास आणि आकर्षण देखील सूचित करते तथापि पुरुषांमध्ये बायकीपणाचे एक लक्षण समजले जाते संवादाच्या वेळी एखादी व्यक्ती बसून जर पाय मारत असेल तर ती सामान्यत शांत करणारी क्रिया मानली जाते जर ते वारंवार केले तर ते त्या व्यक्तीवरील ताण दाखवते तथापि स्त्रियांमध्ये हे नेहमीच एक चिडखोर हावभावाशी संबंधित असते जे नेहमी टाळले पाहिजे प्रथम म्हणजे महाराजा मुद्रा किंवा लिंकन्स्केक पवित्रा जो आत्मविश्वास तसेच प्रबळ स्वभाव दर्शवितो एखाद्या विशिष्ट खुर्चीवर बसण्याचा हा एक आत्मविश्वासपूर्ण मार्ग आहे हात कोणत्याही तणावाशिवाय शांततेत विश्रांती घेत आहेत आणि पाय देखील मजबूतपणे ठेवले आहेत आम्हाला असे आढळले की दोन लोक समान पदासाठी निवड करीत आहेत आणि एकमेकांना तोंड देत आहेत तेव्हा त्यांच्यातील संवाद आत्मविश्वासपूर्ण आहे आणि तो सकारात्मक दिशेने वाटचाल करतो दुसरा आसन पवित्राद्वारे झटपट म्हणून ओळखला जातो हे ज्याच्याकडे आहे त्या व्यक्तीने सकारात्मक दृष्टिकोन घेतले आहे ज्यावर चर्चा केली जात आहे त्यास सहमती दिली आहे आणि त्यासह पुढे जाऊ इच्छित आहे ही अशी व्यक्तीची मुद्रा आहे जी प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहे उदाहरणार्थ पुढे जाण्यासाठी मला कुठे सही करायची आहे जर या सोबत हनुवटीला धरुन हळूहळू मारणे अशा प्रकारचे हावभाव अंतर्भूत असतील तर ती व्यक्ती या प्रस्तावासाठी तयार आहे किंवा सहमत आहे असे दर्शविते आणखी काही बसण्याचे आसन अर्धा औपचारीक परिस्थितीत दिसतात उदाहरणार्थ कार्यस्थळ आमचे सहकारी किंवा सदस्य बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच पर्यंत वेळेपर्यंत काम करतात अशा वेळी ते पाय पसरून बसतात जे इतर वेळेला मात्र मान्य नसते हा एक बसण्याचा पवित्रा देखील आहे जे संपूर्ण विश्रांती सूचित करते तथापि चर्चेच्या दरम्यान असा पवित्रा स्वीकारल्यास असे सूचित करते की ती व्यक्ती आधी घडलेली कोणतीही गोष्ट स्वीकारत नाही शरीराचा वरचा भाग किती मागे आणि तू किती काळ झुकलेला आहे यावर बरेच काही अवलंबून आहे मागे झुकणे हे दर्शविते की एखादी व्यक्ती स्वतःला एखाद्या कार्यक्रमा पासून किंवा एखाद्या व्यक्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे जर आपण दुसरे पवित्रा पाहिले तर त्यामध्ये एखादी व्यक्ती खुर्चीच्या हाताच्वर पाय ठेवून बसली आहे आम्हाला सहसा असे वाटू शकते की ती व्यक्ती एक अनौपचारिक म्हणून मोकळे असल्यासारखे दिसते आहे दुसरीकडे आम्हाला असे वाटते की वास्तविक भावना अगदी उलट असतात ही व्यक्ती यातील फरकच दर्शवीत नाही तर इतर लोकांशी निश्चित वैरभाव देखील दर्शवितो अशी व्यक्ती एक प्रबळ स्थिती किंवा उच्च स्थान संप्रेषण करते आणि म्हणूनच या आसनात बसलेल्या या व्यक्तीशी संबंध ठेवणे कठीण आहे हा तिसरा बसण्याचा प्रकार म्हणजे दुसऱ्या पवित्रा चा विस्तार म्हटला जाऊ शकतो हे दोन्हीही अनौपचारिक नाही किंवा सहकारी नाही खरं तर खुर्चीचा मागील भाग एका गटात ढाल म्हणून घेतला गेला आहे या परिस्थिती खुर्ची चा मागचा भाग ढाल बनवून कदाचित इतर लोकांना लक्ष्य करीत आहे किंवा याद्वारे संवादातील आपली समाज किंवा स्पष्टीकरण आणि त्याच बरोबर गटांमध्ये असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या संभाषणावर आक्षेप घेतला जातो ज्या प्रकारे आपण आपले पाय ठेवतो त्यावरून आपण ज्यां लोकांची त्याक्षणी बोलत आहोत त्या लोकांबद्दलच्या आपल्या भावनाही प्रतिबिंबित होतात जर आपण इतर लोकांविषयी मोकळा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर आपले पाय आपले डोके आणि धड एकाच संकेतात एकाच व्यक्तीकडे निर्देश करतात आणि ही स्थिती आम्हाला आपल्याबद्दल असलेल्या इतर लोकांच्या दृष्टिकोनाची समजूत देते उलटपक्षी दुसरीकडे उदाहरण घटना नकारात्मक असल्यास किंवा त्यामध्ये काही भिन्नता असल्यास तो दृष्टिकोन देखील हे समजण्यायोग्य आहे कारण पाय आणि धड वेगवेगळ्या स्थितीत असू शकतात दिशानिर्देश ही कल्पना दिलेल्या व्हिडिओमध्ये मनोरंजकपणे दर्शविली गेली आहे पायांची भाषा पाय हा त्या व्यक्तीचा एक प्रामाणिक बघतो कारण द्यायला आपले पाय करीत आहे याची आपल्याला जाणीव नसते खुर्चीच्या पायाभोवती आपल्या पायाचे गोटे गुंडाळणे यावरून त्या व्यक्तीची निराशा प्रकट होते किंवा ती स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दिसते मी बऱ्याच वेळेला अशाप्रकारे रात्रीच्या जेवणाच्या वेळेस बसते एखाद्या व्यक्तीने आपल्या एका पायाची टाच खाली ठेवून अंगठ्या वरच्या दिशेला दाखवला असेल तर ती व्यक्ती आनंदी आहे किंवा स्वतःची प्रशंसा करीत आहे असे लक्षात येते आपली अशी प्रतिकृती दिसते जर कुठल्याही आवाज शिवाय एखादी व्यक्ती आपला पाय खाली मारत असेल तर ती व्यक्ती चिंताग्रस्त आहे आणि तिला बाहेर रेस्टॉरंट मध्ये आदी ठिकाणी जायची इच्छा आहे असे दिसते आपले पाय सरळ ठेवून पायाच्या गोष्टीकडे विरुद्ध दिशेला वळवलेले असले तर ती व्यक्ती विश्वासू आणि आरामशीर वाटते जेव्हा एखादा व्यक्ती विरुद्ध दिशेला पाय ठेवून तळपाय हलवत हसेल तेव्हा त्याला कंटाळा आलेला असतो आणि त्याचे वर्णन करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसतो जर पाय आनंदाने थरथरून नृत्य करत असतील तर तो व्यक्ती आळंदी आणि उत्साही दोन्ही असतो जर एखाद्या व्यक्तीने आपले शरीर तुमच्याकडे वळविले आहे पण त्याची एक किंवा दोन्ही पाय विरुद्ध दिशेला आहे त्यावेळेला त्या व्यक्तीला तुमच्यासोबत राहण्याची इच्छा नसते म्हणून जेव्हा त्यांचे पाय तुमच्या विरुद्ध दिशेला असतात तेव्हा हा त्यांच्या पायाकडे बघून सर्वसाधारणपणे त्यांना कुठे जायची इच्छा आहे हे तुम्ही ओळखू शकता जेवा एक पाय खाली जोरात मारला जातो तेव्हा तो व्यक्ती दुःखी आहे किंवा नाराज आहे असे स्पष्ट होते जर एखादा व्यक्ती आपले पाय विस्तीर्ण स्वरूपात पसरवत असेल तर त्या व्यक्तीचे ही भावना तीव्र असते किंवा कधीकधी त्याला राग आलेला असतो आणि तो गर्जना करतो " मी चांगलाच आहे काळजी करू नका" लोक बहुतेक वेळा आपल्या आवडत्या व्यक्तीला बघून पाय विरुद्ध दिशेला ठेवून बसतात यावरून ते आरामदायक आहे असे दिसते पण कधीकधी हे विरुद्ध दिशेने सुद्धा कार्य करते जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीच्या बाजूला बसलेले आहे जेथे तुम्हाला सोयीस्कर वाटत नाही त्यावेळेला अशाप्रकारे पाय विरुद्ध दिशेला ठेवून तुम्ही त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करता जेव्हा आपण दोन लोकांमधे बसता जे तुमच्यासाठी अगदी सोयीस्कर आहेत पण तरीसुद्धा तुम्ही एकाच दिशेने पाय ठेवून बसला तेव्हा थोडे विचित्र वाटते पण ते केवळ तुमच्यासाठी मर्यादित असते कारण त्यांना तुमची देहबोली समजत नाही आणि जेव्हा दोन व्यक्ती चालत असतात आणि त्यांची पाऊल एकाच वेळेला उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे जुळतात तेव्हा ती दोघं कदाचित चांगले मित्र असतात आणि त्यांना एकमेकांसोबत बोलायची आणि चालायची इच्छा असते असे दर्शवते जरी यामध्ये काही तांत्रिक दृष्ट्या नियम नाही जर आपल्या बसण्याची मुद्रा आपल्या मनोवृत्तींबद्दल बरेच काही प्रकट करते तसेच आपली उभे राहण्याचा सवय देखील आमच्या वृत्ती आणि वागण्याचे अनेक पैलू सूचित करतो पाय वेगवेगळे करून उभे राहणे प्रभुत्व दर्शविण्याचे संकेत देतो अशाप्रकारे उभा राहणारा व्यक्ती पूर्णपणे स्थिर आणि स्थायी असतो सामान्यपणे अशी अवस्था क्रीडा खेळाडूंमध्ये आणि सुरक्षारक्षक त्यांमध्ये बघायला मिळते ज्याद्वारे त्यांच्यामध्ये असलेली शारीरिक आणि मानसिक कठोरता आणि नियमबद्ध चा त्यांना इतरांना दाखवायचे असते ज्या व्यक्तीला आपली प्रबळ दाखवायची असेल त्याला अशाप्रकारे पाय वेगवेगळे करून उभे राहणे प्रभुत्व दाखवण्यासाठी आवश्यक आहे दोन्ही पाय दूर करून आश्चर्यकारक उभे राहण्याची स्थितीमुळे व्यक्तीमध्ये वागण्यामध्ये अधिक शीतलता किंवा आक्रमकता वाढते अशा प्रकारची स्थिति कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक कामासाठी कधीही निवडली जात नाही पाय समांतर करून उभे राहण्याची भूमिकाऔपचारिक स्थिती आहे त्यानुसार एक राहण्यासाठी किंवा जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची बांधिलकी नसताना तटस्थ भूमिका घेतली जाते सामान्यतः प्रकारची भूमिका खालच्या पदावरील लोकांकडून त्यांचे सुरक्षे संबंधित पद आहे अशा लोकांकडूनकनिष्ठ अधिकाऱ्यांकडून शाळेत जाणार्या तरुण मुलांकडून अपेक्षित आहे त्यांना आपल्या वरिष्ठांच्या आज्ञा ची प्रतीक्षा असते व्यक्तींमधील संकुचितपणा मतभिन्नता खुलेपणाने मत प्रकट करण्यासाठी असमर्थता यामुळे प्रगट होते परंतु याच वेळी या व्यक्ती या मिळालेल्या आदेशाचे तात्काळ पालन करण्यासाठी इच्छुक असतात आधार घेऊन उभी राहण्याची भूमिका थोडीशी वेगळी आहे या भूमिकेमध्ये एका पायावर जास्त भार देऊन दुसऱ्याला हलकेच ठेवले जाते अशा प्रकारे उभे राहणारे व्यक्ती कुठे आहे असे दिसते परंतु या भूमिकेनुसार त्या व्यक्तीस आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टीबद्दल नक्कीच रस नाही किंवा त्याऐवजी ती आहे पहिल्या उपलब्ध संधी मिळतात पळण्याच्या तयारीत आहे असे असते जमिनीवर दोन्ही पाय ठेवून उभे राहणे ही तटस्थ शक्तिशाली स्थिती आहे वरच्या छायाचित्राचा आपल्याला दिसेल ही व्यक्ती दोन्ही पायाच्या दरम्यान प्रमाणशीर अंतर ठेवून तटस्थपणे जमिनीवर उभी आहे ही एक स्थिर स्थिती आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गोंधळ दिसत नाही आणि म्हणूनच त्यांना साधारणपणे औपचारिक आणि लक्ष केंद्रित स्थिती म्हणून ओळखल्या जाते आणि कुठल्याही प्रकारच्या परिस्थिती परस्पर संवादासाठी सर्वोत्कृष्ट मानली जाते या तुलनेत एक पाय पुढे करून उभे राहणे यावरून आपल्याला ठिकाणाहून जाण्याची इच्छा आहे हे सूचित होते साधारणपणे लोक लांब विश्रांतीनंतर असे हावभाव दर्शवितात समूहांमध्ये जर आपण अशी भूमिका घेतली तर आपण समूहातील आपल्या सर्वांचे आवडते किंवा आकर्षित व्यक्तीकडे जाण्यास उत्सुक आहो हे दर्शविते अशाप्रकारे आपण त्या व्यक्तीकडे झुकत अहो असे दिसते अशा प्रकारच्या भूमिकेला बेंट ब्लेड देखील म्हटले जाते कधीकधी हा नकारात्मक आणि बचावात्मक पवित्रा सुद्धा असू शकतो कात्री सारखे पाय विरुद्ध दिशेला ठेवून उभे राहणे कठोरता दर्शवीत तथापि यामध्ये हातांच्या कडकपणा वरून आणि चेहऱ्याच्या हावभावावरून ते किती प्रमाणात बंद किंवा कठोर आहे याची मर्यादा समजते त्याचवेळी या आसनाचे अच् लता येते की जी व्यक्ती अशा प्रकारे उभे राहणे पसंत करते कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी किंवा संभाषण अर्ध्यावर सोडून जात नाही कधी कधी याला संयमाचे किन्नर सुद्धा समजल्या जाते कारण यामध्ये पुढील व्यक्तीला धीर चा न दाखवता तिथेच थांबते किंवा थांबण्यास इच्छुक असते यावरून त्या व्यक्ती विषयी आणि त्याच्या परिस्थितीविषयी काही प्रमाणात सुरक्षा भावना असते म्हणूनच ही एक नकारात्मक स्थिती आहे जी एखाद्या बचावात्मक आणि एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षिततेस सूचित करते तो घाईघाईचा पवित्रा असणे आवश्यक नाही आणि जर दुसरी व्यक्ती सहनशील असेल तर आम्हाला वाटते की संवादाद्वारे या स्थितीत नकारात्मकता दूर केली जाऊ शकते कधी कधी आपण अस्वस्थता किंवा अस्थिर पाय करून सुद्धा उभे राहतो अस्थिर पाय हे आरामशीर पायाच्या भूमी के विरुद्ध अवस्था आहे एखाद्या व्यक्तीच्या परिस्थिती सोडून पळून जाण्यासाठी घाई करण्याचा दृष्टीकोन दर्शवितात उभे असताना एखादी व्यक्ती या अधीरतेस सूचित करण्यासाठी वारंवार पाय वाजवू शकतो बसताना किंवा उभे राहताना अशाप्रकारे एका पायाने जमिनीला मारणे अधीर तेचे किंवा जे पण काही घडत आहे त्याविषयी असंतोष दर्शविण्यासाठी केला जातो कधीकधी अशाप्रकारे फाय वाजवून एखाद्या व्यक्तीला त्या संभाषणात काहीतरी बोलायचे असते अशावेळी त्या व्यक्तीला सहभागी करून बोलण्याची संधी दिली जाते व्यावसायिक परिस्थितीमध्ये किंवा कार्यक्षेत्रात अशाप्रकारे अस्थिर पायांचे अवस्था ही चिडवण्याची अवस्था समजली जाते यामध्ये पाय स्थिर किंवा संतुलित नसतात आणि तो व्यक्ती सतत त्यांना मागेपुढे हलवीत असतो अशावेळी एक तर तो व्यक्ती आजारी आहे किंवा नकारात्मक प्रवृत्तीचा आहे असे सिद्ध होते उदाहरणार्थ कदाचित तो व्यक्ती काय दुसऱ्याच गोष्टींचा विचार करीत असेल किंवा कदाचित बोलणाऱ्या व्यक्तीशी सहमत नसेल किंवा तिथून पळून जाण्याचा विचार करत असे चिडवी नारे पाय शरीराचा नकारात्मक पवित्र समजल्या जात नाही कारण त्या व्यक्तीचा बोलणाऱ्या वक्तव्याकडे आणि स्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो संवादकाराने घाईचे कारण पाय छेडछाड अस्थिरता का आहेत त्याची परिस्थिती याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचे निराकरण समाधानकारक मार्गाने केले पाहिजे वारंवार जोरजोरात आपटणाऱ्या पाय आमची वैरभावना दाखवितो सामान्यपणे प्रौढांमध्ये असलेले हे बालिश वर्तन समजल्या जाते हे अत्यंत क्रोधाचे किंवा अत्युत्तम प्रतिबिंब आहे जे नेहमीच टाळले पाहिजे 45 डिग्री खुली अवस्था ओपन पोझिशन म्हणून ओळखले जाते या अवस्थेमध्ये तीन लोकांचे वागणे दाखवलेले आहे जर दोन लोकं संभाषणात आधीच व्यस्त असतील आणि तिसऱ्याला त्यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्या दोन्ही लोकांनी थोडेसे सर्कुन तिसऱ्या व्यक्तीस संभाषणासाठी आमंत्रित केले पाहिजे त्या दोन लोकांनी आपल्या पायांची अवस्था थोडीशीही बदलली नाही तर त्या तिसऱ्या व्यक्तीला परक्यासारखे वाटते आणि त्याला संवाद करणी अशक्य होते आपल्या शरीराची बंद आणि कुठल्या प्रकारची अवस्था इतरांशी आपले मुक्तपणे संवाद करण्याची इच्छा दर्शविते जसजसे समूहामध्ये आपण दुसऱ्याला ओळखत जातो तसे आपल्याला त्या समूहात आरामदायक वाटते हळूहळू आपण आपल्या हालचाली वाढवितो आणि नंतर पहिल्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे हात आणि पाय बांधून बचावात्मक पवित्र घेण्यापेक्षा आपण हळूहळू दुसऱ्या छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे अधिक मुक्तपणे आरामशीर स्थितीत जातो तुम्ही पहिल्या छायाचित्राकडे बघितले तर देहबोली च्या हावभाव आणि पवित्रनुसार यामध्ये दोघांनाही एकमेकांविषयी अनिश्चिततेची भावना आढळते याविरुद्ध दुसऱ्या छायाचित्रांमध्ये त्यांचे हावभाव बघता इतरांच्या तुलनेने खुली स्वीकृती दिसते नेट वर्किंग दरम्यान या व्हिडिओमध्ये पाय आणि पायांच्या हालचाली हे स्पष्टीकरण दिलेले आहे त्यांच्या पायाच्या स्थितीवरून ते बोलत असताना संभाषणात भाग घेण्यासाठी त्यांची काय माणसिक स्थिती आहे आपल्या लक्षात येते पाय आणि तळपाय विषयी बोलताना जर तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये पुढे जायचं असेल तर तुमच्या गुडघ्याच्या खालच्या पायाकडे तुमचे लक्ष असले पाहिजे आपले दोन तळपाय सुद्धा आपल्या शरीराचे अर्थपूर्ण व्यक्त होणारे भाग आहेत े बर्याच कमी लोकांना माहिती आहे चला आता बघूया आपल्या पायात द्वारे आणि तळपायात द्वारे आपण कसे संवाद साधू शकतो हा व्यक्ती कमरेच्या वरच्या भागापासून कदाचित व्यस्त दिसत असेल पण वास्तविक पाहता त्याच्या पायाची दिशा बघा त्याचे पाय दाराबाहेर जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि आता एका कार्यक्रमामध्ये कार्यरत असणाऱ्या या लोकांकडे बघा तुमच्या लक्षात येईल की त्यातील आपल्या पायाने दरवाज्याकडे चेहरा करत आहे इथे हे अगदी स्पष्ट आहे ही दोन लोक एकमेकांना खरोखरच आवडतात कारण त्यांचे पाय आणि तळपाय एकमेकांकडे लक्ष देत आहेत अर्थातच एकमेकांच्या दिशेने आहे खरंतर हे उभे राहण्याचे पद्धती मध्ये सुद्धा खरे आहे जेव्हा आपण दोन लोक या दोघा सारखे संभाषणात गुंतलेले दिसतात अशावेळी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न न करणे शहाणपणाचे ठरेल नाहीतर ते तुमच्यासाठी लाजिरवाणी ठरेल तुम्हाला आधीच सुरू असलेल्या संभाषणात भाग घ्यायचा असेल तर अशाप्रकारे दुखी होऊ नका नाहीतर त्याला आपण मुक्त संभाषण कसे म्हणू Refer Time 3416 त्यांच्या पायाचा आणि तळपायाच्या अवस्थेवरून तुम्हाला हि संधी मिळू शकते संभाषणात भाग घेण्यासाठी दुसरी संधी म्हणजे त्या व्यक्तीच्या संभाषणाला पुन्हा उच्चारणे याला कॉपीकॅट म्हणतात जेव्हा लोकं त्यांना आवडणाऱ्या लोकांशी बोलत असतात तेव्हा त्या व्यक्तीची देहबोली कॉपी करण्याचा अर्थात पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतात असे करून आपण त्यांना आपण त्यांच्यासारखेच विचार करणार आहोत आणि म्हणून तुमच्या सोबत राहणे त्यांना सुरक्षिततेचे आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आधीपासून सुरू असलेल्या संभाषणात प्रवेश करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बोलण्याची पुनरावृत्ती करणे अशाप्रकारे ते आपल्याला जाणून घेतील आणि संवादामध्ये आपल्याला समाविष्ट करण्यासाठी मुक्तपणे प्रवेश देतील आम्ही याबद्दल फक्त बोलत आहोत आणि आता मला आशा आहे की बाहेर जाण्यासाठी आणि आपला उत्तम पाय आणि तळपाय पुढे करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात आणि आता पण गुडघ्याची टोक आणि त्याद्वारे आपला दृष्टिकोन याविषयी जाणून घेऊया गुडघा बिंदू अ आणि बी जो आपल्याला सांख्यिक 4 पवित्राची देखील आठवण करून देतो याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला नकार दर्शविला जातो A छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे जर आपला गुडघा दुसऱ्या व्यक्तीच्या दिशेने असेल तरी इतर व्यक्तीने बोललेल्या विधानाचे तो थेट नकार दर्शवितो B छायाचित्रांमध्ये आपल्याला आढळेल की आपल्या पाऊलाची दिशा दुसऱ्या व्यक्तीच्या दिशेने आहे बऱ्याच संस्कृतीमध्ये याला नकारात्मक मानले जाते हे कुठल्याही संवादामध्ये हानिकारक आहे आणि संभाषणाचा मुक्त प्रवाह थांबविण्यास कारणीभूत आहे आपल्या मनोवृत्तीची सकारात्मक आणि नकारात्मक आपल्या पायाच्या अंगठ्याने दर्शविली जाते वरच्या दिशेने असणारा पायाचा अंगठा समोरची व्यक्ती आनंदी मनोवृत्तीत आहे आणि आपले बोलणे सकारात्मकतेने ऐकेल असे सूचित होते उदाहरणार्थ वर्गात सहलीची घोषणा करायची असल्यास बरेच उत्साही विद्यार्थी त्वरित आपल्या पायाच्या अंगठ्याला वरच्या बाजूस फिरवितात एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलताना जर कशाप्रकारे आपल्या पायांची बोटं किंवा अंगठा वरच्या दिशेला निर्देशीत करीत असेल तर नक्कीच चांगली बातमी किंवा आनंददायक संभाषण असल्याची खात्री होते याउलट कबूतरांच्या बोटाच्या आतल्या भागाकडे लक्ष दिले असता तिथे एक विशिष्ट सौम्यता दिसून येते यावरून आपल्या बोलण्यात द्वारे आपण प्रबळ जोडीदाराच्या नेतृत्त्वात असण्याची आमची इच्छा दर्शवते कबूतरची बोटं शरीराला कमी धोकादायक बनवण्यासाठी मुद्दाम लहान असतात हे आपली नम्रता आपली सौम्यता आणि इतर लोकांचे वर्चस्व स्वीकारण्याची आपली मानसिकता दर्शवितो आणि म्हणूनच चित्रपटांमधील सुद्धा दुर्बळ वृत्तीची भावना दाखविण्यासाठी अशा प्रकारचे हावभाव वापरले जातात या व्हिडिओमध्ये शरीरभाषा तज्ञ कॅरोल किन्से गोमन यांचे एखाद्याचे पाय वेगवेगळ्या परिस्थितीत काय सांगतात विश्लेषण केले आहे आपल्या देहबोली ला नियंत्रित करण्यासाठी आपण नेहमी चेहऱ्याचे आणि हाताच्या हावभाव आंकडे लक्ष केंद्रित करतो आणि पायाकडे आणि पायांच्या तळव्यांना कडे दुर्लक्षित केल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला सत्य नेहमी तिथेच आढळते चला मी तुम्हाला काही उदाहरण देत उदाहरणार्थ आपण आपल्या सहकार्यांशी बोलत आहोत ज्याचे वरचे शरीर तुमच्या दिशेला आहे पण पाय आणि तळपाय दारांच्या दिशेला वळले आहे अशा वेळेला आपल्या लक्षात आले पाहिजे की संभाषण संपलेले आहे आणि आणि तिला तेथून निघून जायचे आहे जरी आपण पाय विरुद्ध दिशेला तिरपे करून बसलेलो असतो तरी आपली पावलं बरंच काही सांगत असतात उदाहरणार्थ जर मी तुमच्या शेजारी बसल्याचे आणि माझ्या पायाची बोटं तुमच्याकडे वळली असतील तर तुम्ही जे काही बोलत आहात त्यामध्ये मला आवड आहे असे स्पष्ट होते पण जर तुमच्या लक्षात आले कि मी पाय अशाप्रकारे तिरपे केलेले आहे यामध्ये बोटे तुमच्या दिशेला नाही तेव्हा कदाचित तुमचं बोलण्यातील माझी आवड संपलेली असेल पाय आणि तळपाय आपण तेव्हाच विस्तारित करतो जेव्हा आपल्याला सुरक्षित आणि आरामदायक वाटते परंतु जेव्हा पायाची घोटी मागच्या दिशेला वळली असेल माघार घेत असेल किंवा खुर्चीच्या पायाला गुंडाळली गेली असेल असेल तर त्या व्यक्तीला असुरक्षितता जाणवून तिथून निघून जाण्याची इच्छा होते पाय मुरगळणे किंवा उंचावणे किंवा नाचवणे आमच्या व्यावसायिक पोकर खेळाडूंसाठी आनंदी पाय म्हणून ओळखल्या जातो पोकर खेळाडूंसाठी हा एक निर्विकार आणि उच्च आत्मविश्वास दाखविण्याचे संकेत आहे व्यवसायामध्ये वाटाघाटी करतांना अशाप्रकारे संकेत दिला जातो जर तुमच्या लक्षात आले समोरचा व्यक्ती अशाच प्रकारे पायाची बोटे उंचावून आपले खांदे उडवत आहे याचा अर्थ त्या व्यक्तीला व्यवहारात चांगला फायदा झालेला आहे असे होते या दुसऱ्या व्हिडिओ ला पाहण्याची मी शिफारस करेल खरंतर याचा उल्लेख मी माझाच चर्चेत केलेला नाही परंतु याची शिफारस केलेली आहे आणि आता मी पाया द्वारे आणि पायाचा वेगवेगळ्या स्थितीत द्वारे व्यावसायिक समाजात काय अर्थ सूचित होतो हे सांगितले पुढील पाठांमध्ये भाषांतर विषयी जाणून घेऊया